व्यावहारिक पद्धतीने सेवा विपणनावरील या सत्रात आपले स्वागत आहे माझे नाव डॉ बिप्लब दत्ता आहे आणि माझा संपर्क तपशील येथे दिला आहे म्हणून एकदा तुम्ही हा व्हिडीओ पाहिला आणि जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा काही सूचना असतील तर तुम्ही मला लिहू शकता आणि मला त्यांना प्रतिसाद देण्यास आनंद होईल आज आपण धडा क्रमांक 17 बघू जे सेवा गुणवत्तेचा भाग 1 च्या बाबतीत आहे या प्रकटीकरणात प्रामुख्याने आपण 2 पैलूंवर चर्चा करूया सेवा गुणवत्ता म्हणजे काय आणि ग्राहकांचे समाधान म्हणजे काय असते तर सेवेची गुणवत्ता म्हणजे काय आहे आता ISO 90002000 किंवा ISO 90012000 मध्ये काय लिहिले आहे ते स्वीकारून आपण समजू शकतो की गुणवत्ता ही सेवांची वैशिष्ट्ये म्हणून परिभाषित केली जाऊ शकते व अशा सेवा ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याच्या क्षमतेवर अवलंबून असतात ग्राहकांच्या गरजा खालील 3 प्रकारच्या असू शकतात प्रथम म्हजे अशा आवश्यकता ज्या ग्राहकांनी सांगितल्या आहेत ग्राहकांनी दर्शवलेल्या अशा आवश्यकता ज्या सामान्यतः अशाच प्रकारच्या इतर सेवांद्वारे पुरविल्या जातात आणि अशा इतर सेवा ज्या सेवा प्रदात्याकडून अनिवार्य आहेत उदाहरणार्थ सेवा प्रदात्यांनी ग्राहकांनी मागितल्याप्रमाणे सेवेच्या किंमतीसंबंधी ग्राहकांना माहिती देणे बंधनकारक आहे सेवांच्या बाबतीत सांगायच झाल तर ग्राहकांच्या आवश्यकतांमध्ये सेवेचा परिणाम असतो हेच कारण असते की ग्राहक प्रथम स्थानावरून सेवा खरेदी करतो किंवा सेवा संपल्यावर ग्राहकांकडे काय शिल्लक आहे हे पाहणे आवश्यक आहे आणि दुसरे म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा पाहणे होय की ग्राहकांना कोणत्या पद्धतीने व कशी सेवा वितरित केली जाते तर ग्राहकांच्या गरजेमध्ये 2 भाग असतात एक म्हणजे सेवेचा परिणाम आणि दुसरा म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा तर प्रथम म्हणजे ग्राहकांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय पुरवायचे आहे आणि दुसरे म्हणजे ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतील उदाहरणार्थ तुम्हाला भुक लागली असेल आणि तुम्ही पिझ्झा पुरवणाऱ्या रेस्टॉरंटला भेट दिली असेल तर आता आपल्याला भूक भागवण्यासाठी पिझ्झाची गरज आहे परंतु पिझ्झा तुम्हाला योग्यरित्या दिला जावा किंवा तुम्हाला योग्य पद्धतीने देण्यात यावा आपण अशी ही अपेक्षा करता त्याउलट 0305 जर पिझ्झा बनवला गेला आणि फक्त तुमच्या प्लेटवर टाकला गेला तर तुम्ही त्या सेवेवर खूप नाराज व्हाल आणि तुम्ही तक्रार कराल आणि त्या रेस्टॉरंटमध्ये सेवेच्या खरेदीसाठी किंवा पिझ्झा खाण्यासाठी तुम्ही परत कधीही येणार नाही तर ग्राहकांच्या आवश्यकतांमध्ये सेवेचा परिणाम असतो जो सेवा संपल्यावर कमी होतो आणि ग्राहकांना सेवा कशी पुरवली जावी याबाबत ग्राहकांच्या अपेक्षा असतात आता ग्राहकांचे समाधान म्हणजे काय आता ग्राहक त्यांच्या आवश्यकता पूर्ण झाल्यावर समाधानी आहेत हे सेवांच्या गुणवत्तेवर आणि ग्राहकांना सेवेकडून प्राप्त होणाऱ्या मूल्यावर अवलंबून असते ग्राहकाला मिळालेले मूल्य हे सेवेतून मिळणारे फायदे आणि ते फायदे मिळवण्यासाठी लागणारा खर्च यातील फरक आहे जेव्हा त्यांच्या गरजा पूर्ण होत नाहीत तेव्हा ग्राहक असमाधानी असतात जेव्हा वितरित सेवा या ग्राहकांच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या असतात तेंव्हा ग्राहक आनंदित होतात तर इथे आपल्याला 3 मुख्य मुद्दे दिसतात ते म्हणजे ग्राहकांचे समाधान म्हणजे काय असते ग्राहकांचे असंतोष म्हणजे काय असते आणि ग्राहकांचे आनंद म्हणजे काय असते म्हणून जेव्हा ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या जात नाहीत तेव्हा ग्राहकांनी असंतोष निर्माण केला आहे जेव्हा ग्राहकांच्या गरजा पूर्ण केल्या जातात तेव्हा ग्राहक समाधानी असतात आणि जेव्हा ग्राहकांच्या गरजा पूर्ण होतात म्हणजे जेव्हा सेवा प्रदाता ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करतो म्हणजेच ग्राहकांच्या गरजा आणि अपेक्षा पूर्ण करतो तेव्हा ग्राहक सेवेसाठी आनंदित होतो आणि बर्याच लोकांना सेवेच्या चांगल्या गुणांबद्दल सांगतो आणि लोकांना या सेवा भविष्यात खरेदी करण्यास सांगतो उदाहरणार्थ तुम्ही आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीमचा आनंद घेत असाल आणि काही आइस्क्रीम तुमच्या कपड्यांवर सांडले तर आता हे बघून वेटर तुमच्यासाठी काही ओलसर टिश्यू पेपर घेऊन आला आणि ते कपड्यावर सांडलेले आईस्क्रीम त्याने पुसले असेल तर वेटर अशा प्रकारची सेवा देईल अशी तुम्ही अपेक्षा केली नव्हती परंतु वेटरने दिलेल्या सेवेमुळे तुम्हाला खरोखरच आनंद झाला आहे आता आपण इतर कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जेंव्हा जाता किंवा जेव्हा आपण या रेस्टॉरंटला किंवा या पार्लरला पुन्हा भेट देता तेव्हा आपण अशाच प्रकारच्या सेवेची अपेक्षा करण्यास सुरु करत असतात त्यामुळे वेटर तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळे कार्य करतो आणि तुम्हाला अशा प्रकारची थोड्या प्रमाणात मिळालेली सेवा ही तुम्हास आनंद देते लवकरच आपण वेटरकडून या प्रकारच्या सेवेची अपेक्षा करण्यास सुरुवात कराल आणि ती अपेक्षित सेवेचा भाग बनेल आता जर अशाच प्रकारची घटना दुसऱ्यांदा तुमच्या सोबत घडत असेल व त्याप्रसंगी तुम्हास अशा प्रकारची सेवा दिली गेली नाही तर तुम्ही निराश होतात आणि या सेवांबाबत असमाधानी होतात अशाप्रकारे थोडीशी सेवा जी सध्याला आपणास आनंद देते ती लवकरच ग्राहकांसाठी सामान्यतः अंतर्भूत आवश्यकतांचा भाग बनते आणि ग्राहकाला संतुष्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या सेवा परवडणाऱ्या दरात किंवा फायदेशीर किंमतीत सेवा प्रदात्याने ग्राहकांना दिली पाहिजे तर आपण हा धडा इथे संपवूया मला आशा आहे की हे आपणास मदत करेल धन्यवाद